नमस्कार आज मी शेवटच्या तीन भागात प्लग आणि स्लॉट वेल्डच्या रचनेबद्दल चर्चा करणार आहे व्याख्यानांमध्ये आपण फिलेट वेल्ड आणि नंतर बट वेल्डबद्दल चर्चा केली आहे आणि मी सांगितले आहे की तीन वेल्डचे प्रकार आहेत फिलेट वेल्ड बट वेल्ड आणि प्लग वेल्ड किंवा स्लॉट वेल्ड आता प्लग वेल्ड आणि स्लॉट वेल्ड हे दुसरे काही नसून फिलेट वेल्डचा एक प्रकार आहे जसे मी आधीही सांगितले आहे की जर प्लग किंवा स्लॉट वेल्डिंगची आपल्याला मर्यादित अंतर आणि मर्यादित लांबीची समस्या भेडसावत आहे जर जॉइंट ची लांबी मर्यादित असेल आणि जर आपल्यात टेन्शन ची उच्च मूल्ये असतील किंवा कॉम्प्रेशन फोर्स नंतर या मर्यादित तक्त्यावर संपूर्ण लांबी समायोजित करणे कठीण आहे तर अशा परिस्थितीत आपल्याला स्लॉटच्या दृष्टीने ओव्हरलॅपिंग भागाचा काही भाग कापावा लागेल किंवा त्या अतिरिक्त लांबीचे समायोजन करण्यासाठी प्लग करा आता जर आपण येथे प्लग किंवा स्लॉट वेल्डच्या बाबतीत पाहिले तर येथे आपण पाहिले की येथे आपल्या कडे मर्यादित लांबी म्हणा L बरोबर तर येथे आपल्याला फक्त इतकी लांबी मिळेल आणि जर ती L1 असेल तर असे म्हणा L1 आणि L2 नंतर एकूण लांबी आपल्याला L1 L2 अधिक 2L1 बरोबर मिळत आहे त्यामुळे जर आपल्याला Lw मूल्य मिळाले म्हणजे आवश्यक लांबी L पेक्षा जास्त असेल तर समायोजित करणे कठीण आहे कारण आपली लांबी मर्यादित आहे म्हणून मर्यादित लांबी समायोजित करण्यासाठी हे L1 निश्चित केले आहे हे समायोजित करण्यासाठी आपण ओव्हरलॅपिंग स्थितीचा काही भाग कापतो स्लॉट किंवा प्लगच्या बाबतीत आणि नंतर वेल्डेड सामग्रीने भरा आणि अशा प्रकारे आपण स्ट्रेंथ वाढवतो आणि अतिरिक्त लांबी सामावून घ्या

जर आपण पाहिले की एका ओव्हरलॅपिंग मेंबर मध्ये स्लॉट कापला गेला आहे आणि वेल्डिंग धातू भरला आहे स्लॉट लहान असताना आणि पूर्णपणे भरलेला असताना आता स्लॉट म्हणजे काय आणि प्लग म्हणजे काय वेल्ड धातूसह त्याला प्लग वेल्ड म्हणतात म्हणजे जर ते पूर्णपणे भरलेले असेल तर वेल्ड मेटल नंतर या प्रकारच्या स्लॉटला प्लग वेल्ड म्हणतात परंतु जर स्लॉटची परिघ असेल तर वेल्ड धातूने भरलेले असेल तर त्याला स्लॉट वेल्ड म्हणजे परिघ म्हणतात तिथे वेल्ड धातूने भरलेले असते म्हणून त्याला स्लॉट वेल्ड म्हणतात परंतु जेव्हा ते पूर्णपणे भरले जाते वेल्ड धातूसह मग याला प्लग वेल्ड म्हणतात अशा प्रकारे स्लॉट वेल्ड आणि प्लग वेल्ड मध्ये एक फरक आहे आता IS 816 1969 ची काही वैशिष्ट्ये दिली गेली आहेत ज्यांची रचना करण्यासाठी आपल्याला अनुसरण करणे आवश्यक आहे प्लग किंवा स्लॉट वेल्ड म्हणूनIS 816 1969 मध्ये कोणती वैशिष्ट्ये दिली आहेत हे पाहणे आवश्यक आहे आधी समजा स्लॉटची रुंदी किंवा व्यास त्याच्या तीन पटीपेक्षा कमी नसावा ज्या भागात स्लॉट तयार झाला आहे त्याची जाडी किंवा 25 मिलीमीटर जे यापेक्षा जास्त आहे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की स्लॉट व्यास किंवा रुंदी स्लॉट व्यास म्हणजे जेव्हा आपण एक स्लॉट बनवत असतो तर हा व्यास किंवा ही रुंदी आहे हा व्यास स्लॉट व्यास किंवा रुंदी नसावी ज्या भागात स्लॉट तयार झाला आहे त्या भागाच्या जाडीच्या तिप्पट किंवा किमान 25 मिमी त्यामुळे हा व्यास किमान 25 मिमी किंवा त्याच्या जाडीच्या किमान तीन पट असेल ज्या भागात स्लॉट तयार केला गेला आहे त्यामुळे आपल्याला हेच लक्षात ठेवावे लागेल आणि त्याचा स्लॉटचा व्यासअशा प्रकारे निश्चित करावा लागतो आणखी एक गोष्ट म्हणजे बाजूच्या एज वरील अंतर स्लॉट किंवा प्लगचा किंवा लगतच्या स्लॉट किंवा प्लगच्या दरम्यानचा भाग आणि एज कमी नसावी थिनर भागाच्या तीन पटीपेक्षा जास्त जाडी किंवा 25 मि जे जास्त असेल ते आता जर आपण गोष्टी काढल्या तर हे स्पष्ट होईल की समजा आपल्या कडे येथे एक स्लॉट आहे आणि या मर्यादित अंतरामुळे आपल्याला काही जागा बनवाव्या लागतील जेणेकरून जर आपण प्रथम बिंदू पाहिला तर याचा व्यास किंवा रुंदी लवकर तीन पटीपेक्षा कमी असायला हवी असे सांगत आहे ज्या प्लेटमध्ये स्लॉट केला गेला आहे त्याची जाडी किमान त्यापेक्षा जास्त असावी प्लेटच्या जाडीच्या तिप्पट बरोबर हा एक बिंदू सेकंद बिंदू आहे जो तो सांगत आहे भागाची धार आणि स्लॉटची धार यामधील अंतर म्हणजे एज मधील अंतर अशा प्रकारे किंवा स्लॉटला लागून असलेल्या प्लॉटची किंवा स्लॉटची धार थिनर मेंबर च्या जाडीच्या तीन पटीपेक्षा कमी नसावी किंवा 25 हे देखील इतके अंतर आहे जर आपण म्हटले तर d डॅश देखील येथे तीन पटीपेक्षा कमी किंवा 25 पैकी जे कमी असेल ते 25 च्या तीन पट असले पाहिजे मग आणखी एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की बंद केलेल्या टोकांवरील कोपरे गोल केले पाहिजेत त्रिज्या वरच्या प्लेटच्या जाडीच्या दीडपट किंवा 12 मि पेक्षा कमी नसावी जे काही मोठे असेल बंद टोकावरील कोपरा म्हणजे बंद टोकावर आपल्याला तयार करावे लागेल त्रिज्या असलेला गोलाकार कोपरा ज्याची जाडी अर्ध्यापेक्षा कमी नाही वरची प्लेट किंवा 12 मि जाडी यापैकी जी जास्त असेल बरोबर तर हे तीन बिंदू आपल्याकडे आहेत लक्षात ठेवण्यासाठी आणि प्लग किंवा स्लॉट वेल्डवरील डिझाइनचा स्ट्रेस आतल्या प्रमाणेच असेल फिलेट वेल्ड आणि आय 1 1 च्या कलम IS 8002007मध्ये निर्दिष्ट केले आहे तर मी सांगितल्याप्रमाणे रचना निकष आपण फिलेट वेल्डच्या बाबतीत केल्याप्रमाणेच असतील कारण हे दुसरे काही नसून फिलेट वेल्डचा एक प्रकार आहे फक्त मर्यादित अंतरामुळे आहे आपल्याला काही स्लॉट सादर करावे लागतील जेणेकरून अतिरिक्त लांबी समायोजित केली जाईल आता यासह आपण काही उदाहरण पाहू जेणेकरून एक रचना कशी करायची हे आपल्याला समजू शकेल आपल्याला जे काही समजले आहे त्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे जे काही आहे त्याची चर्चा केली आणि मग आपण मेंबर ची रचना करणार आहोत समजा या ठिकाणी आपल्याला अशी समस्या आहे जी 363 न्यूटन प्रति मिलिमीटरची ISMC 300 आहे 800 किलोन्यूटनच्या फॅक्टर फोर्स प्रसारण करण्यासाठी वापरले जाते चॅनेल विभाग जोडलेला आहे चॅनेल चा भाग 12 मि जाड असलेल्या गुसेट प्लेटशी जोडलेला असेल म्हणून तो 12 मि जाड असलेल्या गुसेट प्लेटशी जोडलेला असेल जर ओव्हरलॅप 300 मिमी पर्यंत मर्यादित असेल तर फिलेट वेल्ड जोडणीची रचना करा 300 मि पर्यंत मर्यादित आपण त्यापेक्षा जास्त बनवू शकत नाही म्हणून आवश्यक असल्यास स्लॉट वेल्ड वापरा आणि समजा साइट वेल्डिंग म्हणून या डेटासह आपण स्लॉट वेल्डची रचना करण्याचा प्रयत्न करूया म्हणून जर आपण पाहिले तर हा एक चॅनेल विभाग आहे

आणि समजा आपल्याकडे मर्यादित अंतर आहे असे समजा की हे 300 मिमी उपलब्ध अंतर 300mm आहे म्हणजे लॅपिंग अंतरापेक्षा जास्त आणि ते 800 किलोन्यूटन टेन्साईल फोर्स चा भार वाहून नेत आहे 800 किलोन्यूटन आणि ISMC300 बरोबर हा चॅनेल विभाग आहे आणि तो जोडलेला आहे ज्या गुसेट प्लेटची जाडी 12 मि आहे सध्या आपल्याला त्याची रचना करावी लागेल हे समायोजित करण्यासाठी फिलेट वेल्ड तर आपण काय करू आपण ISMC 300 चे गुणधर्म वेगाने शोधण्याचा प्रयत्न करू 4630 असे क्षेत्र असेल जे आपण SP 6 पासून शोधू शकतो क्षेत्र 4630 आहे आता फ्लॅंजची जाडी 13 6 मिमी आहे आणि वेबची जाडी 7 8 मिमी आहे यापासून वेबची जाडी 7 8 मिमी आहे त्यामुळे वेल्डचा जास्तीत जास्त आकार आपण शोधू शकतो जो वेल्डचा जास्तीत जास्त आकार 7 8mm वजा 1 कलम10 1 नुसार6 3 मिमी असेल आणि किमान आकार असेल वेल्डचा किमान आकार तक्ता 21 पासून 3 मिमी असेल त्यामुळे वेल्डचा आकार 3 ते 6 3पर्यंत बदलतो आपण वेल्डचा आकार मधल्या प्रमाणे गृहीत धरू शकतो समजा 6 मि बरोबर तर वेल्डचा आकार आपण 6 मि असे गृहीत धरत आहोत त्यामुळे थ्रोट ची प्रभावी जाडी K गुणिले S असेल जी 0 7 गुणिले 6 4 2 होईल तर वेल्ड प्रति मिलिमीटरची स्ट्रेंथ आपण शोधू शकतो की हे fu बाय रूट 3 गॅमा mw असेल te मध्ये जेणेकरून मूळ 3 द्वारे 410 असेल हे साइट वेल्डेड आहे म्हणून गॅमा mw 1 5 मध्ये असेल te 4 2 म्हणून आपण 663 न्यूटन प्रति मिलिमीटर म्हणून शोधू शकतो बरोबर म्हणून जर वेल्डची स्ट्रेंथ आता आवश्यक लांबी माहित असेल तर आपण आवश्यक लांबी शोधू शकतो वेल्ड करून आपण शोधू शकतो की या वेल्डच्या स्ट्रेंथ ने P हा घटक भार आहे जो 800 किलो न्यूटन बाय वेल्ड स्ट्रेंथ 663 म्हणजे यावरून आपण 1207 मिलीमीटर आणि कमाल वेल्डची लांबी जी उपलब्ध असू शकते वेल्डची कमाल लांबी जास्तीत जास्त उपलब्ध वेल्डची लांबी हे 300 असेल कारण जास्तीत जास्त लॅपिंग अंतर 300 आहे म्हणून 300 गुणिले 2 अधिक ISMC 300मिमी इतकी खोली आहे म्हणून हे 900 मिमी असेल जे 1207 मिमीपेक्षा कमी आहे म्हणून आपल्याला काही स्लॉट वेल्डेड ठेवावा लागेल कारण 900 मिमी हे उपलब्ध लांबीपेक्षा कमी अंतर आहे माफ करा आवश्यक लांबी 1207 मिमी आहे आणि आपल्याला 1207 मिमी लांबीची आवश्यकता आहे आणि आपल्याकडे उपलब्ध आहे 900 मिमी म्हणून आपल्याला आवश्यक असलेली अतिरिक्त लांबी ही आहे जी आपल्याला या अतिरिक्त लांबीमध्ये समायोजित करावी लागेल म्हणजे 1207 वजा 900 तर 307 ठीक आहे आता आपण दोन स्लॉट देऊया आपण काही स्लॉट देऊ शकतो समजा दोन स्लॉट देऊया कोडल तरतुदीवरून आपण पाहिल्याप्रमाणे रुंदी किमान रुंदी 25 मिमी असेल तर 25 मिमी किंवा 3 t 25 मिमी किंवा 3 गुणिले t t हे 7 8 आहे जेणेकरून ते येत आहे 23 4 जे जास्त असेल ते 25 आणि 23 4 तर रुंदी आपण 25 मि बरोबर म्हणून शोधू शकतो आणि लांबी शोधू शकतो की नाही अशा प्रकारे जर हे एक्स बरोबर असेल तर हे 300 आहे हे 300 आहे आणि आपल्या कडे 900 इतकी लांबी उपलब्ध आहे आणि आपल्याला 307 मि ची अतिरिक्त लांबी आणि 25 मि ची रुंदी समायोजित करावी लागेल वापरा आणि जर आपण 4 स्लॉट म्हणजे 2 स्लॉट वापरत असाल तर 1 2 3 4 एकूण 4 म्हणजे अतिरिक्त लांबी जर ही x असेल तर समजा 4x ही 307 मिमीच्या बरोबरीची असेल तर मी x हा 76 75 mmx म्हणून शोधू शकतो 307 भागिले 4 त्यामुळे 76 तर आपण असे म्हणू शकतो की 80 बाय 80 मिमी बाय 25 मिमी स्लॉट आणि ह्या दोन संख्या आहेत

ठीक आहे तर आता हे संपले आहे म्हणजे जेव्हा आपण हे उदाहरण करत असतो तेव्हा ते ठीक आहे परंतु जेव्हा आपल्याला रेखाचित्रासाठी तपशील द्यावा लागेल तर रेखांकनाच्या बाबतीत आपल्याला असे म्हणायचे आहे की उदाहरणार्थ हे स्लॉट वेल्ड आहे

हा चॅनेल विभाग आहे आणि हीच गसेट प्लेट होती आणि ही 300 ही ओव्हर लॅपिंग अंतर 300 होते म्हणून आपण येथे वेल्डिंग प्रदान करीत आहोत माफ करा वेल्ड येथे तर हे अंतर 900 येत आहे आणि आता यासह आपण या x चे अंतर प्रदान करीत आहोत जे 80 मिमी होते म्हणून हे 80 80 मिमी आहे आणि आपण गणना केल्याप्रमाणे हा 25 मिमी व्यास आहे

स्लॉट किंवा रुंदीची आणि ही एकूण 300 आहे म्हणून आपण किमान 50 मिमी चे अंतर देऊ शकतो आणि म्हणून 50 अधिक 25 अधिक 2500 म्हणून येथे आपण 100 मिमी प्रदान करू शकतो आणि येथे देखील आपण 100 प्रदान करू शकतो हे वितरण असेल किंवा आपण बदलू शकतो म्हणजे आपण हे वाढवू शकतो याचे मूल्य आणि कमी देखील किंवा समान प्रमाणात आपण वितरित करू शकतो तर हे रेखाचित्र असेल स्लॉट वेल्ड आणि आपल्याला या अधिकाराच्या संदर्भात साइट अभियंत्यास प्रदान करावे लागेल तर हे सर्व स्लॉट वेल्ड किंवा प्लग वेल्डच्या रचनेबद्दल आहे आता जेव्हा आपल्या कडे वेळ असेल तेव्हा मी मागील व्याख्यानात चर्चा केलेले आणखी एका उदाहरण पाहू बट वेल्डचे प्रकरण किंवा बट वेल्ड व्याख्यानात आपण चर्चा केली आहे की गणना कशी करावी वेल्ड जॉइंट चा समतुल्य स्ट्रेस म्हणजे जेव्हा तो शिअर आणि सामान्य ताणाखाली असतो किंवा शिअर किंवा बेरिंग आणि सामान्य ताण तर जॉइंट ची ती डिझाइन स्ट्रेंथ कशी तपासायची जेव्हा ते अक्षीय ताण किंवा कॉम्प्रेशन बेंडिंग आणि शिअर या अधीन असते तर आपण या एका उदाहरनातून जाऊया याचे उदाहरण असे आहे की 100 मि व्यासाचा आणि 8 मि जाडीचा पाईप 16 मि ला जोडलेला आहे फिलेट वेल्ड असलेली जाड प्लेट 10 किलोन्यूटनच्या उभ्या घटक भाराखाली असते वेल्डेड टोकापासून 0 5 मीटर अंतरावर हे फॅक्टर केलेले वळणे देखील अधीन आहे 3 किलोन्यूटन मीटरचा मोमेंट दुकानातील वेल्डिंग आणि स्टील वेल्डिंग गृहीत धरून वेल्डचा आकार शोधा श्रेणी 410 असेल तर ही समस्या सोडवली जाणार आहे म्हणून जर आपण आकृती काढली तर पाहूया की एक पाईप स्टीलच्या प्लेटला जोडलेला आहे आणि पाईपचा व्यास दिला आहे की पाईपचा व्यास 100 मिमी व्यासाचा आहे आणि ही जाडी 8 मि जाडीची 100 मि व्यासाचा पाईप होता आणि भार म्हणजे P 10 किलोन्यूटन हे 0 5 मीटर अंतरावर कार्यरत आहे आणि आणखी एक बेंडिंग मोमेंट देखील या दिशेने कार्य करीत आहे म्हणून T 3 किलोन्यूटन प्रति मीटर 3 किलोन्यूटन मीटर इतके बेंडिंग मोमेंट देखील योग्य कार्य करीत आहे आता आपल्याला समतुल्य स्ट्रेस शोधावा लागेल आणि वेल्ड जॉइंट आहे की नाही हे तपासावे लागेल जे काही केले आहे ते ठीक आहे किंवा बरोबर नाही तर येथे प्रथम आपण स्टीलची श्रेणी Fe410 म्हणून शोधू जेणेकरून आपण 410 MPaवर शोधू शकू आणि दुकान वेल्डिंगसाठी गॅमा mw 1 25 आहे त्यामुळे परमिसिबल स्ट्रेसम्हणजे शिअर स्ट्रेस मूळ 3 गॅमा mw द्वारे fu होईल हे रूट 3 द्वारे 189 37 होईल गॅमाmw 25 आहे हे 189 37 होत आहे माफ करा हे 410 189 37 न्यूटन चौरस प्रति मिलीमीटर आहे त्यामुळे वेल्डचा परमिसिबल शिअर स्ट्रेस 189 37 म्हणून मोजला गेला आहे आता येथे आपल्याला जडत्वाचा पोलर मोमेंट देखील शोधायचा आहे जो जडत्वाचा पोलर किमान मोमेंट आहे गोलाकार पाईसाठी Ip म्हणून गणना केली जाऊ शकते जर t हा थ्रोट असेल तर तो 2 पाय r क्यूब गुणिले t असेल वेल्डची जाडी किंवा प्रभावी जाडी नंतर आपण 2 गुणिले pi गुणिले r म्हणजे शोधू शकतो येथे ते 50 गुणिले t आहे म्हणून हे 785398 t मिलीमीटर चा घातांक 4 असेल तर पोलर मोमेंट जडत्वाचा आपण शोध घेऊ शकतो आता देखील कारण याचा अर्थ असा होईल की पाईप मोमेंट अंडर मोमेंट ट्विस्टिंग मोमेंटखाली असेल आणि शियरच्या खाली म्हणजे हा वेल्ड सांधा तर तीन प्रकारचे स्ट्रेस पहिल्या चित्रात येतील मोमेंट मुळे आहे दुसरे शिअर मुळे आहे आणि दुसरे टोर्शन किंवा बेंडिंग मुळे आहे तर प्रथम आपण शोधण्याचा प्रयत्न करू जेणेकरून येथे तीन प्रकारचे फोर्स आहेत एक म्हणजे थेट भार 10 किलोन्यूटन आहे जे वेल्डसाठी शिअर म्हणून काम करेल दुसरे मोमेंट ते P गुणिले e आहे जे 10 गुणिले 0 5 असेल तर हे या मोमेंट 5 किलोन्यूटन मीटर आहे आणि ट्विस्टिंग मोमेंट होता तीन किलोन्यूटन मीटर बरोबर दिले आहे आता आपण ताण शोधू शकतो उदाहरणार्थ प्रथम शिअर स्ट्रेस थेट भारामुळे म्हणून q1 मी शोधू शकतो की P भागिले 2 πrt असेल तर हे 10 गुणिले असेल 10 क्यूब भागिले 2 गुणिले पाई गुणिले r गुणिले t तर हे येत आहे 100 भागिले पाई t किंवा 31 83 भागिले t न्यूटन प्रति चौरस मिलीमीटर तर थेट भारामुळे शिअर स्ट्रेस आपण पुढे शोधू शकतो ट्विस्टिंग मोमेंट मुळे होणाऱ्या ट्विस्टिंग मोमेंट शियर स्ट्रेसमुळे होणारा शियर स्ट्रेस शोधा q2 मी T भागिले Ip गुणिले r म्हणून शोधू शकतो म्हणून T हा 3 गुणिले 10 गुणिले 6 न्यूटन मिलिमीटर आहे 50 आणि Ip 785398 आहे म्हणून मी 191 बाय t न्यूटन प्रति चौरस मिलिमीटर म्हणून शोधू शकतो मग आणखी एक ताण येईल जो बेंडिंग मुळे येणारा सामान्य ताण आहे बेंडिंग जे M भागिले Iz गुणिले Y Y आहे या ठिकाणी ते जास्तीत जास्त r असेल म्हणून आपण गणना केली आहे 5 किलोन्यूटन मीटर म्हणजे 5 गुणिले 10 ते 6 r म्हणजे 50 आणि Izz म्हणून आपण गणना केली आहे की Ip भागिले 2 आहे म्हणजे 392699 t तर हे 636 62 न्यूटन प्रति चौरस मिलिमीटर होत आहे ठीक आहे तर शिअर स्ट्रेस आणि सामान्य तणावामुळे थेट भार शिअर स्ट्रेस मुळे शिअर स्ट्रेस बेंडिंग गणना केली गेली आहे त्यामुळे तीन प्रकारचे स्ट्रेस एकत्र काम करत आहेत आता आपल्याला समतुल्य स्ट्रेस शोधावा लागेल आता प्रथम आपण परिणामी स्ट्रेस शोधतो परिणामी शिअर स्ट्रेस परिणामी शिअर स्ट्रेस q मुळात वर्गमूळ q1 चौरस असेलअधिक q2 चौरस कारण गोलाकार पाईपमध्ये एक शिअर स्ट्रेस या देय बाजूने कार्य करीत आहे सामान्य शक्ती P आणि टोर्शनमुळे आणखी एक स्ट्रेस अशा प्रकारे कार्य करीत आहे तर परिणामी स्ट्रेस म्हणजे हा q1 आहे आणि हा q2 आहे तर परिणामी शिअर स्ट्रेस q होईल हा q1 31 83 भागिले t अधिक 199 भागिले t बरोबर तर ह्यातून आपण 193 6 म्हणून शोधू शकतो t न्यूटन प्रति चौरस मिलिमीटर हा शिअर स्ट्रेस आहे आणि आपल्याला सामान्य स्ट्रेस आहे तर समतुल्य स्ट्रेस fe आपण शोधू शकतो की ते fa वर्ग अधिक 3 क्यू वर्ग म्हणून जर आपण हे मूल्य ठेवले तर आपण शोधू शकतो कीfa 636 62 बाय t अधिक 3 गुणिले 193 6 बाय t स्क्वेअरद्वारे तर हा समतुल्य स्ट्रेस असेल तर समतुल्य स्ट्रेस जर आपण गणना केली तर हे मूल्य f 861 75t म्हणून मिळेल fe वेल्डच्या स्ट्रेंथ पेक्षा कमी असणे आवश्यक आहे म्हणजे वेल्डमध्ये अलोवेबल स्ट्रेंथ म्हणून जर आपण समान केले तर मग आपण tचे मूल्य शोधू शकतो बरोबर तर हा fe या पेक्षा कमी किंवा समान असावा म्हणजे हे 189 37 आहे तर 861 75 भागिले t हे कमी किंवा समान असावे 37 पर्यंत तर यावरून मी शोधू शकतो की t हा 4 55 mm पेक्षा मोठा असावा किंवा S हा असायला हवा 707 द्वारे t च्या समतुल्य पेक्षा मोठे असणे म्हणजे 6 4 म्हणजे S म्हणून आपण 7 मिलिमीटरपर्यंत बाहेर शोधू शकतो म्हणून फिलेट वेल्डचा आकार आपण 7 मिलीमीटर म्हणून विचारात घेऊ शकतो जर आपण आकार प्रदान केला तर वेल्ड 7 मिलिमीटर असेल तर जॉइंट जो काही असेल तो बाह्य भार सहन करू शकतात तर या उदाहरणात आपण काय पाहिले आहे की आपल्याला शियर स्ट्रेस आणि सामान्य स्ट्रेस आहे आपल्याकडे दोन प्रकारचे शियर स्ट्रेस आहेत म्हणून शियर स्ट्रेस आपण समान केला आहे आणि आपल्या कडे देखील आहे सामान्य ताण तेव्हा आपल्याला समतुल्य स्ट्रेस आढळतो आणि तो वेल्डपेक्षा कमी असावा लागतो सामर्थ्य जे 189 न्यूटन प्रति मिलीमीटर चौरस आहे आणि त्या निकषांनुसार आपण शोधू शकतो किमान आवश्यक वेल्ड आकार बाहेर काढा आणि या प्रकरणात आपण वेल्डचा आकार शोधू शकतो किमान 7 मि बरोबर असणे तर या काही व्याख्यानांमध्ये आपण सुरू होणाऱ्या विविध प्रकारच्या जोडण्यांबद्दल चर्चा केली आहे रिवेट जोडणीपासून बोल्ट जोडणीपर्यंत आणि नंतर शेवटी वेल्ड जोडणी पुन्हा वेल्ड केली जोडणी फिलेट आणि बट वेल्डवर चर्चा केली गेली आहे आणि रचना निकषांवर चर्चा केली गेली आहे की कसे फिलेट वेल्ड आणि बट वेल्डच्या रचना सामर्थ्याची गणना करण्यासाठी आपण या गोष्टींची चर्चा केली आहे आणि त्यानुसार आम्ही काही उदाहरणे सोडवली आहेत मला आशा आहे की हे स्पष्ट होईल आपण कसे केले ते स्पष्ट करू किंवा कार्यपद्धतीची रचना करू आणि आपण भिन्न रचना करू शकू बोल्ट किंवा वेल्ड वापरून सांध्याचा प्रकार खूप खूप धन्यवाद